आपण फेरोमॅग्नेटिक मटेरियल मधील BH लूप पहात आहोत आपण असे म्हटले आहे की जेव्हा आपण त्यास बऱ्याच वेळा पर्यायी करंटने उत्साहित करतो तेव्हा ते शून्य फ्लक्स घनतेकडे सहजतेने खाली जात नाही कोणत्याही फेरोमॅग्नेटिक सामग्रीमध्ये अंतर्भूतपणे उपलब्ध डोमेनमुळे काही प्रमाणात मॅग्नेटिझम टिकेल तर आपण ज्या गोष्टी पहात होतो त्यासारखे काहीतरी आहे कदाचित आपण यासारखे एक कोर घेतले कृपया त्रिमितीय कोरची कल्पना करा जरी मी ते योजनाबद्ध असल्यासारखे दर्शविते तरीही हे निश्चितपणे नियोजित नाही आपल्याकडे त्याच्या भोवतालची काही वायंडिंग असणार आहे आणि आपण ज्या करंटच्या प्रवाहातून जात आहोत त्या वळणांची संख्या एन आहे आणि यामुळे काही प्रमाणात चुंबकीय क्षेत्राची तीव्रता उद्भवू शकते आपण ज्या चुंबकीय सर्किटबद्दल बोलत आहोत त्याची लांबी आपल्याला कारणीभूत ठरणार आहे आपण असे म्हणूया की ही चुंबकीय क्षेत्र आहे जी आपण या विशिष्ट चुंबकीय सर्किटच्या सरासरी लांबीशी संबद्ध आहेत तर ही लांबी L आहे असे म्हणू म्हणजे आपण हे सांगणार आहोत आता आम्ही जे प्लॉट करत होतो ते म्हणजे या H च्या संदर्भात किंवा करंटच्या संदर्भात फ्लक्स किंवा फ्लक्स डेन्सिटी म्हणजे काय ते आपण प्लॉट करूया यालाच आम्ही मॅग्निटायझेशन वैशिष्ट्ये म्हणतो तर आपल्याकडे जे काही आहे ते असे आहे हा प्लॉट आहे ज्याच्या x अक्षामध्ये H आहे आणि B त्याच्या y अक्षामध्ये आहे मी असे म्हणू शकते की हे y अक्षामध्ये आहे किंवा दुसऱ्या बाबतीत I असेही असू शकते म्हणून मी हा प्लॉट करण्याचा प्रयत्न करीत आहे जेव्हा मी हे करते तेव्हा मी मूलत पाहत आहे की कदाचित ते लोखंडाचे नवीन नमुना असेल तर ते या कल्पनेचे अनुसरण केले असते परंतु येथून जेव्हा मी करंट प्रत्यक्षात कमी करण्याचा प्रयत्न करेन तेव्हा त्याचे हे असे अनुसरण होईल आणि ते परत मागे जाईल म्हणून आम्ही याला BH लूप म्हणते जर तुम्हाला आठवत असेल तर आपण असे म्हटले होते की फेरोमॅग्नेटिक मटेरियलमध्ये आधीच डोमेन्स आहेत जे बहुदा पॉइंटिंग करतात किंवा चुंबकीय क्षण वेगवेगळ्या दिशेने पॉइंटिंग निर्देशित करतात म्हणून जेव्हा आपण वास्तविकपणे लोहाचा नवीन नमुना घेता तेव्हा निव्वळ चुंबकीय क्षण 0 असेल कारण ते सर्व आपोआप वेगवेगळ्या दिशानिर्देशांमध्ये दर्शवित आहेत जेव्हा प्रत्यक्षात आम्ही बाह्य चुंबकीय क्षेत्राचा प्रवाह चालू करण्याचा प्रयत्न करीत असतो तेव्हा हे या डोमेनवर काही कार्य करेल आणि भौतिकदृष्ट्या ते बाह्य चुंबकीय क्षेत्रासह संरेखित केले जातील म्हणून जर मी बाह्य चुंबकीय क्षेत्राचा प्लॉट करण्याचा प्रयत्न केला तर कदाचित मला तुम्हाला माहिती आहे अशी सरळ रेष दाखवावी लागेल मला आशा आहे की तुम्हाला समजत आहे आपण या नंतर बाह्य प्रवाहया बद्दल बोलू या हे आंतरिक प्रवाह आहे बाह्य प्रवाह हे आपल्या सभोवतालच्या हवेमुळे तयार होतात आणि जे अगदी कमी प्रमाणात मॅग्नेटिझम तयार करतात हे जवळजवळ 14000 असेल जे काही अंतःप्रवाह आहे म्हणून ज्या प्रकारे मी हे रेखाटले आहे त्यात दिसून येईल कि त्यांना देखील विचारात घेतले आहे परंतु निश्चितपणे बाह्य प्रवाह खरोखरच लहान असतो म्हणूनच जेव्हा संपृक्तता येते तेव्हा बाह्य प्रवाहात किंचित सुद्धा वाढ दिसून येत नाही ह्यात अजूनही वाढत झालेली दिसत नाही परंतु ते आहे म्हणून लक्षात घेण्यासारखेही नाही एकूणच असे दिसते की फ्लक्स संपृक्ततेपर्यंत पोहोचला आहे आता जेव्हा मी काही डोमेन पुढे आणि पुढे संरेखित करीत आहे तेव्हा ते हा वक्र भाग पार करत आहे तर त्या क्षणी या तारला कि जी चुबकीयच्याफेरोमॅग्नेटिक कोर तुम्हाला माहितीच आहे त्याभोवती गुंडाळली आहे आणि आपण तिला काही विद्युतप्रवाह लागू केला विद्युत प्रवाह गुणिले आपण वापरत असलेले व्होल्टेज हि झाली त्वरित शक्तीinstantaneous पॉवर जी मी ह्या सर्किटमध्ये इनपुट करत आहे हि मूलत कोर ला सरळ ओळीत मांडत आहे आणि म्हणूनच या डोमेनवर त्वरित शक्ती काही कार्य करते डोमेन एका प्रकारे किंवा इतर प्रकारे मांडले जात आहे आणि ह्याचमुळे सक्तीने त्वरित शक्ती या डोमेनवर काही कार्य करते यानंतर जेव्हा मी प्रत्यक्षात करंट कमी करण्याचा प्रयत्न करीत आहे विद्युत प्रवाह किंवा एकूण शक्तीची तीव्रता वेळ इनपुट करताना कमी होते परंतु आधीपासूनच मांडले असलेले डोमेन किंचित सुद्धा त्यांच्या स्थानावरून सरकत नाही कारण त्यांना जर सरकायचे असेल तर त्यासाठी त्यांना काही काम करावे लागेल जर आपण त्याला त्याच्या परिस्तिथी वरच सोडले तर अंगभूतपणे कोणतीही व्यवस्था कोणतेही काम करणार नाही बरेच डोमेन त्याच स्थितीत राहतील ज्या विशिष्ट प्रकारे ते मांडले होते ते अजिबात सरकत नाहीत परंतु जेव्हा मी या दिशेने करंट आणखी वाढवण्याचा प्रयत्न करते तेव्हा या प्रवाहाकडून या डोमेनवर काही कार्य केले जातील कारण ते उलट दिशेने त्यांच्या पूर्वस्थितीला मांडलेले असतात म्हणून या टप्प्यावर जर आपण त्याकडे पाहिले तर काही डोमेन जे अधिक अडथळा आणतात ते बहुधा मूळ दिशेने रहाणार आहेत परंतु काही डोमेन ज्यांना काही प्रमाणात सक्ती केली गेली आहे ती कदाचित उलट दिशेने वळतात तर चुंबकीय क्षेत्राचे निव्वळ मूल्य या टप्प्यावर शून्य होते करंट हे एक शून्येतर मूल्य आहे कारण या करंटने डोमेन त्यांच्या पूर्वस्थितीला उलट दिशेने मांडलेले असतात त्यामुळे ते दोघे परस्परांना रद्द करतात तर नेट चुंबकीय क्षेत्र किंवा उपलब्ध प्रवाह या टप्प्यावर शून्य होईल म्हणून ही विशिष्ट परिमाण coersivity किंवा coersive force म्हणून ओळखली जाते जे वास्तविकतेने बऱ्याच डोमेनवर विपरीत अर्थाने संरेखित करण्यासाठी भाग पडतात म्हणून आम्ही याला मुळात coercive forceम्हणतो आणि जर आपण पाहिले तर माझ्याकडे शून्य करंट आहे परंतु उर्वरित संरेखनातून उर्वरित फ्लक्स घनतेचे काही मूल्य बाकी आहे तर फ्लक्स शिल्लक आहे म्हणून आम्ही याला उरलेल्या प्रवाहासारखे म्हणतो हे मूलत रीमॅनंट फ्लक्स आहे परंतु दुसरीकडे हे coersive force आहे आणि प्रत्येक वेळी जेव्हा मी हा डोमेन संरेखित आणि पुनर्संचयित करते तेव्हा मी प्रत्यक्षरित्या काही काम करीत असते किंवा करंट आणि व्होल्टेज या डोमेनवर प्रत्यक्षरित्या काही काम करत आहेत जे स्पष्ट झाले आहे काही प्रमाणात उर्जा नष्ट होते कारण ही उर्जा फक्त निरुपयोगी आहे ही उर्जा मूलतः या चुंबकीय डोमेनला पुन्हा पुन्हा सादर करण्याचे काम करीत आहे तर तो लॉस उर्जा कमी होण्याच्या रूपात प्रकट होतो ज्याला हिस्टरेसिस लॉस म्हणून ओळखले जाते हिस्टरेसिस नष्ट होणे हे खरं तर आपल्याकडे कोरच्या स्वरुपात एक फेरोमॅग्नेटिक सामग्री आहे आणि त्यात काही विशिष्ट डोमेन आहेत ज्या अडथळा आणतात आणि आम्ही प्रत्येक चक्रात ते संरेखित करण्यासाठी आणि पुन्हा वास्तूत आणण्यात पुरेशी ऊर्जा खर्च करत आहोत तर ते खरोखर कोणत्याही उत्पादक किंवा उपयुक्त कार्याकडे जात नाही परंतु ते एका दिशेने चुंबकत्व स्थापित करत आहे आणि त्याउलट आहे हे सर्व करत आहे आम्ही जोपर्यंत फेरोमॅग्नेटिक सामग्री वापरतो तोपर्यंत हे अपरिहार्य आहे कारण त्यामध्ये फ्लक्सची आंतरिक गुणधर्म आहे जे करंटला लॅग करत आहे तर हिस्टरेसिस प्रॉपर्टी हिस्टरेसिस लॉस नावाच्या नुकसानला जन्म देते हिस्टेरिसिस नुकसान म्हणजे काय हे खरोखर मोजण्याचा प्रयत्न केल्यास मी एका चक्रातून या नुकसानाची गणना केल्यास ते समान असले पाहिजे हे उर्जा नुकसान होणार आहे

परंतु आम्ही या विशिष्ट बाबतीत असेही म्हणू शकतो की जिथे एकूण वळणांची संख्या N आहे म्हणून मी म्हणू शकते की हिस्टरेसिस नुकसान आहे तीच गोष्ट असेही लिहिता येते तर मी हे इतकेच लिहिले आहे की जर मी B विरूद्ध H विरूद्ध प्लॉट करण्याऐवजी I च्या विरूद्ध प्लॉट केला असता तर मी हे संपूर्ण फ्लक्ससाठी लिहू शकले असते जर मी हे असे लिहिले तर मी हे सहजपणे असे लिहू शकते म्हणून मी Hl NI द्वारे ही बदलू शकते त्याचप्रमाणे मी फाय ला A आणि B चा गुणाकार म्हणून ही मला लिहिता येईल म्हणून मी लिहू शकते मी हे आवश्यकतेने पुनर्स्थित करणार आहे याचा अर्थ असा आहे की मी त्यास ते पर्यंत समाकलित करू शकते आपण आता आपल्याकडे असलेल्या वक्रकडे परत जाऊ या जर मी H चे विशिष्ट मूल्य घेतले तर मी येथे dB काय आहे ते पाहू शकते म्हणून मला हे विशिष्ट वक्रने व्यापलेले क्षेत्र म्हणून देते कारण हे B अक्ष आहे जर मी संपूर्ण लूप पार केली आणि एकूण ते पर्यंत काय आहे हे पाहण्याचा प्रयत्न केला तर मला या विशिष्ट लूप अंतर्गत संपूर्ण क्षेत्र मिळेल जर मी आधी लिहिलेल्या गोष्टींकडे परत गेले तर मी असे म्हणू शकते की ते I च्या समान आहे म्हणजे पासून सुरु होऊन पर्यंत A चा l शी गुणाकार केल्यास जे कोरचे खंड आहे कारण मी चुंबकीय सर्किटची संपूर्ण लांबी पहात आहे जी प्रत्यक्षात कोरचा संपूर्ण परिघ आहे कोरचा सरासरी परिघ आणि A हा क्रॉस सेक्शनल क्षेत्र आहे ज्याद्वारे फ्लक्स वाहतो हे असे मानत आहे की हा एकसमान क्रॉस सेक्शन आहे मला कोरचा घनफळ देईल म्हणून मी म्हणू शकते की ते आहे आपण येथे जे काही लिहिले आहे तेच BH लूप अंतर्गत आहे हे BH लूप अंतर्गत क्षेत्र आहे म्हणून मी असे म्हणू शकते की मला मिळालेले हिस्टेरिसिस तोटा BH लूपच्या खाली असलेल्या क्षेत्राद्वारे दिले जाईल परंतु BH लूपच्या खाली असलेले क्षेत्र म्हणून मला जे परिमाण मिळते तसेच मी फ्लक्सची घनता टेक्सलामध्येच आहे हे निश्चित केले पाहिजे जे काही H मी प्लॉट करत आहे ते A m मध्ये आहे तर BH लूपमधील क्षेत्र मला जूल प्रति चक्र देईल कारण एका चक्रात ते एक BH लूप ओलांडेल म्हणून जर मी पुन्हा कालचक्रात गेले तर ते पुन्हा इतकी उर्जा गमावेल जी BH लूपच्या क्षेत्राखाली व्यापलेली आहे तर तो लॉस जूल प्रति चक्र प्रति व्हॉल्यूम मध्ये आहे तर जर मला खरोखरच लॉस हवे असतील उदाहरणार्थ वॅट्समध्ये म्हणून जर मला वॅट्समध्ये लॉस हवे असेल तर मला प्रति सेकंद चक्राद्वारे या क्षेत्राचा गुणाकार करावा लागेल तर हे हर्ट्ज आहे हे सायकल प्रति सेकंद आहे मला हे कोरच्या व्हॉल्यूमने गुणाकार करावे लागेल जर मला एकूणच हवे असेल तर आपल्याला फेरोमॅग्नेटिक कोरमधील वॅट्समधील लॉसची एकूण रक्कम माहित असेल तर मला उत्साहित कोईलच्या वारंवारतेशी आणि त्याच्या वॉल्यूमला ने गुणाकार करावा लागेल वारंवारता वाढल्याने हिस्टेरिसिसचे लॉस वाढण्याचे कारण आहे हे BH लूप अंतर्गत क्षेत्र आहे हे BH लूप अंतर्गत क्षेत्र आहे म्हणून मला BH लूप अंतर्गत क्षेत्र म्हणून जे काही मिळेल ते ज्या वारंवरीतेसह मी कॉइलला प्रभावित करते आणि मला कोरच्या व्हॉल्यूमनुसार गुणाकार करणे देखील आवश्यक आहे मग मला हिस्टरेसिस लॉस वॅट्समध्ये मिळेल म्हणून जर मी एखाद्या विशिष्ट प्रणालीमध्ये तयार होत असलेल्या 400 हर्ट्ज किंवा 600 हर्ट्झबद्दल बोलत असेल तर तिथे नक्कीच जास्तीत जास्त प्रमाणात हिस्टेरिसिस लॉस होईल हेच कारण आहे की खूप उच्च वारंवारता ट्रान्सफॉर्मर्स जे आपल्या काही विद्युत पुरवठा स्विच मोडमध्ये वापरले जातात आणि अशाच प्रकारे ह्यात फेरोमॅग्नेटिक कोर वापरत नाहीत त्याऐवजी त्यात कदाचित असे काही कोर वापरता येतील जे उच्च वारंवारतेच्या ऑपरेशनसाठी उपयोगी असतील उदाहरणार्थ माझ्याकडे खूप लोखंडी फाईलिंग्ज असल्यास आपल्याला फाईलिंग्ज काय माहित आहे ना समजा माझ्याकडे पुष्कळ चूर्ण लोह असेल आणि मी ते दुसर्या चुंबकीय नसलेल्या पोकळ कोअरमध्ये जमा केले आहे परंतु आपण त्या पुड केल्यामुळे त्या सर्वांचे डोमेन आधीच लुप्त झाले असतील तर त्यांच्याकडे हिस्टरेसिस प्रॉपर्टी खरोखरच नसते म्हणूनच जेव्हा आम्ही काही उच्च वारंवारतेचा ट्रान्सफॉर्मर वापरतो तेव्हा कोर काही अमोर्फस लोह किंवा चूर्ण लोह सामग्रीपासून बनविला जाईल आपण मूलत हिस्टरेसिसच्या गुणधर्मास गमवाल कारण त्यामुळे कोणत्याही प्रकारचा हिस्टेरिसिस लॉस होणार नाही म्हणून आम्ही या प्रकारच्या ट्रान्सफॉर्मर्ससाठी सामान्य फेरोमॅग्नेटिक कोर वापरू शकत नाही जे किलो हर्ट्ज वारंवारतेवर कार्यरत आहेत अजून एक प्रॉपर्टी आहे जी कदाचित आम्ही फेरोमॅग्नेटिक कोअर वापरतो तेव्हा त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे जी वास्तविकपणे एडी करंट लॉस म्हणून ओळखली जाते तर मग फेरोमॅग्नेटिक कोरवर पुन्हा नजर टाकण्याचा प्रयत्न करू आपण असे म्हणूया मी मूलभूत म्हणजे त्रिमितीय कोअर म्हणून बोलत आहे हे मी ट्रान्सफॉर्मर कोअरचे घन लिंब म्हणून दर्शवित आहे जर माझ्याकडे हे माझे कोर असेल आणि मी अशा प्रकारे काही वायर वाउनड करणार आहे मी हे फक्त अशा प्रकारे वाऊण्ड झाल्याचे दर्शवित आहे आणि मी येथे वायर काढत आहे आणखी एक मला असे सांगायचे आहे कि हे असे जाते तर माझ्याकडे यासारखे वायर आहे समजू की येथे करंट चालू आहे तर हे असे होईल आणि असेच बाहेर येईल यासाठी मी निश्चितपणे फ्लक्स लाइन लंब घेणार आहे आता कोर तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या फेरोमॅग्नेटिक साहित्याचे लोखंड ते देखील एक नॉन कंडक्टर नाही जे निश्चितपणे कंडक्टर आहे म्हणून जेव्हा आपण म्हणतो की कदाचित आपल्याकडे दुसऱ्या बाजूने वळण घेणारी वायंडिंग आहे कदाचित माझ्याकडे दुसरा कोर असेल किंवा कोरचा दुसरा लिंब असेल तर माझ्याकडे काही प्रेरित EMF असेल आणि जर मी भार जोडला तर त्यास एक प्रेरित करंट मिळेल ही ट्रान्सफॉर्मर क्रिया आहे पण एक कोर जो कंडक्टर आहे तो स्थिर राहणार नाही त्याला नक्कीच प्रेरित EMFदेखील मिळेल तर माझ्याकडे फेरोमॅग्नेटिक कोरमध्ये प्रेरित EMF असेल आणि त्याचबरोबर फ्लक्सच्या बदलाच्या दरामुळे त्याला अधीन केले जाईल जर मी फ्लक्सच्या बदलाचे दर म्हणून सांगायचे ठरविले तर मला नक्कीच खूप प्रेरित EMF मिळेल आणि कोरचा खरोखर खूप उच्च प्रतिकार होत नाही आपण असे म्हणूया की ते धातूपासून बनलेले आहे आणि ते एक घन धातू आहे म्हणून करंट त्या दिशेने सर्व प्रकारच्या दिशेने जाऊ शकतात प्रतिकार लहान असल्यामुळे कोरमध्ये मुख्य करंट सर्व प्रकारच्या वेगवेगळ्या दिशानिर्देशमध्ये वाहत असतील ज्याला एडी करंट म्हणतात तर जर माझ्याकडे एक घन कोर असेल जो कॉईलच्या तुकड्याने वाउंड केलेला असेल आणि त्यामधून एक पर्यायी करंट जात असेल तर कोरमध्येच करंट प्रेरित होईल ज्याला सामान्यतः एडी करंट म्हटले जाते आणि त्या एडी करंटमुळे कोरमधील मोठ्या प्रमाणात I स्क्वेअर R लॉस होईल म्हणून याला एडी करंट लॉस म्हणून ओळखले जाते हे अपरिहार्य आहे जेव्हा माझ्याकडे कोर असतो जो धातूपासून बनलेला असतो ज्याला मुळात कमी प्रतिकार होतो आणि ते स्थूल होईल तर हे अगदी कमी प्रतिकार देईल आपल्याला हे लॉस कमी करायचे आहे हे कमी करण्यासाठी लोखंडाच्या एका घन तुकड्यातून कोर तयार करण्याऐवजी मी हे करू शकते माझ्याकडे अशा प्रकारचा आयताकृती तुकडा असेल त्या मागे मी पुन्हा एक आयताकृती तुकडा चिकटवू शकते आणि पुन्हा त्यामागे अजून एक आयताकृती तुकडा चिटकवूयात मी खूप पातळ आयताकृती पत्रके पहात आहे त्या प्रत्येकाच्या मागे दुसरे आयताकृती पत्रक चिकटलेले आहे ते सर्व एकाच मापाचे आहेत पहिल्या आणि दुसऱ्या पत्रकात एक विद्युतरोधक ठेवला आहे हे आपण आधी सुनिश्चित करूया थर म्हणून मी थोडेसे वार्निश लावू शकेन मग आपण काही राळ लावू या मग या दोघांना एकत्र चिटकवूयात तर वार्निश हे सुनिश्चित करेल की या पातळ आयतांचे दोन स्तर एकमेकांपासून पृथक् आहेत की नाही तर आपण येथे EMF च्या प्रेरणेकडे बघूया कारण फ्लक्स लाईनचे प्लेन या कागदाच्या किंवा पृष्ठभागाच्या बाजूने असेल तर करंट त्यास लंब असेल मग ते पेपरमध्ये जाईल किंवा पेपरमधून बाहेर येईल तर ते असे होईल तर माझ्याकडे करंट असेल मी ह्याचा बिंदू म्हणून तपशील देऊ शकते किंवा मी क्रॉस म्हणून घेऊ शकते पण ते पॉसिटीव्ह हाल्फ सायकल किंवा नेगेटिव्ह हाल्फ सायकल आहे किंवा वाढते किंवा घटते फ्लक्स यावर अवलंबून आहे बघा मी निळ्या रंगात काय दर्शविले आहे ती फ्लक्स लाइन आहे ही या कागदाच्या किंवा या स्क्रीनच्या प्लेनच्या बाजूने आहे आणि विद्युत् प्रवाह नेहमी त्यास लंब राहील हे दोघे एकमेकांच्या समानाच्या कोनात असतील म्हणून मी असे म्हणायला हवे की करंट प्रवाहाचे प्लेन जर मी याला संबोधित केले तर ते वाहत्या रेषांच्या प्लेनला लंब असेल फ्लक्स लाइनचे प्लेन या कागदाच्या प्लेनला समांतर आहे जेणेकरून ते त्यास लंब असेल आणि मी करंटच्या प्रवाहात व्यत्यय आणू शकते का तर आपल्याला माहित आहे की मला कदाचित त्यामध्ये व्यत्यय आणावा लागेल जो थेट कागदावर संपूर्णपणे प्रवाहित होऊ शकत नाही तर मी काय करणार आहे मी ती कागदाचे प्लॅन एकामागे एक ठेवले आहे त्यात करंट प्रवाह होऊ शकत नाही कारण मी वार्निश लावले आहे तर स्पष्टपणे करंट एक प्रकारचा व्यत्यय आणेल आणि ते केवळ एका विशिष्ट मुद्रांकनासाठीच मर्यादित राहण्यास भाग पाडले जाईल मी याला लॅमिनेशन किंवा मुद्रांकन म्हणून संबोधू शकते तर त्यास फक्त एकाच मुद्रांकनापुरती मर्यादीत ठेवावे लागते ते असे होईल की इतर कोणताही मार्ग नाही म्हणूनच मी करंटचे प्रमाण कमी करणार आहे असे की जर मी असे म्हटले आहे की एकूण 100 फ्लक्स लाइन्स आहेत तर मी अनियंत्रितपणे एक संख्या घेत आहे तर एकूण फ्लक्स लाइन्स ची संख्या १०० वर असू द्या असे म्हणू या की माझ्याकडे मुद्रांकन किंवा लॅमिनेशनची संख्या ५ आहे म्हणून प्रत्येक मुद्रांकनानुसार माझ्याकडे फक्त २० फ्लक्स लाइन असतील जेव्हा मी प्रत्येक मुद्रांकनासाठी स्पष्टपणे पहिले तर माझ्याकडे प्रेरित व्होल्टेज कमी प्रमाणात असेल पहा आपणास फ्लक्स लाईन्सला शाबूत ठेवायचे आहे म्हणून जर फ्लक्स लाईन्स शाबूत राहिली पाहिजे तर मी असे म्हणेल की एकंदरीत कोर काहीसे असे आहे तर कदाचित माझ्याकडे या 20 फ्लक्स लाइन्स वाहू शकतात त्या सर्व त्यामधून वाहतील या प्रमाणे मला फ्लक्स लाइन शाबूत ठेवायच्या आहेत मी त्यामध्ये व्यत्यय आणू इच्छित नाही मात्र मला फक्त मूलभूत गोष्टींमध्ये करंटमध्ये व्यत्यय आणायचा आहे म्हणूनच आम्ही प्रत्येक लॅमिनेशनपर्यंत मर्यादीत असलेल्या फ्लक्स लाइनची संख्या विभाजित करीत आहोत जर माझ्याकडे अशी लॅमिनेशन असेल तर फ्लक्स लाईन्स एकूण संख्येचा एक भाग असेल स्पष्टपणे प्रत्येक लॅमिनेशनमध्ये प्रेरित व्होल्टेज एकंदरीत प्रेरित व्होल्टेजच्या पाचव्या भागामध्ये असेल जर लॅमिनेटेड कोर नसते जर ते घन कोर असते आणि ते प्रेरित केले गेले असते म्हणून माझ्याकडे प्रेरित वोल्टेज प्रती लॅमिनेशन असणार आहे जे phi द्वारे विभाजित केलेल्या प्रेरित व्होल्टेजइतकेच असेल परंतु एकंदरीत मी प्रतिकार वाढविला आहे कारण मी करंटबद्दल संपुर्ण माहिती दिलेली नाहिये पण मी मूलत करंटमध्ये काही प्रमाणात व्यत्यय असल्याचे सुनिश्चित केले आहे म्हणून मी एकूणच प्रतिकार वाढवणार आहे ज्यामुळे मी प्रत्येक लॅमिनेशनमध्ये करंट प्रथम 1 बाय 5 ने कमी केल्याने आणि प्रतिकार किती वाढला आहे या घटकाद्वारे कमी होईल त्यामुळे निश्चितपणे एकूण करंट कमी होणार आहे जर एकूण करंट कमीतकमी १ बाय ५ किंवा त्याहून कमी झाला तर मी फ्लक्स लाइन्सच्या प्रवाहात व्यत्यय आणल्याशिवाय I स्क्वेअर R लॉसेस कमी करू शकेन प्रवाहाच्या रेषा अद्याप कोणत्याही अडचणविना प्रत्येक लॅमिनेशनमधून जात आहेत तर मुळात आम्ही वार्निशसारख्या प्रकारच्या इन्सुलेटरच्या मदतीने एकमेकांपासून विभक्त झालेल्या अनेक मुद्रांक किंवा लॅमिनेशन्सद्वारे बनविलेले कोर बनवून एडी करंट लॉस कमी करण्याचे पूर्णपणे काढून टाकण्याचा कमी करण्याचा विचार करीत आहोत म्हणूनच आपण पहाल की आमच्या सर्व 50 हर्ट्झ ट्रान्सफॉर्मर्स जे आपण प्रयोगशाळेत वापरतो किंवा सबस्टेशन्स वितरण पॉवर ट्रान्सफॉर्मर मध्ये वापरतो त्या सर्वांवर लॅमिनेटेड कोर असतील त्यांच्याकडे अजिबात घन कोर नाहीत त्याचप्रमाणे कोणताही उच्च वारंवारता अनुप्रयोगमध्ये आपल्याला अनाकार कोर दिसेल हे क्वचितच लोखंडी कोअर असेल हे लोखंडी कोअर असणार नाही चुंबकीय सर्किटमधील शेवटच्या चर्चेमध्ये मी काही प्रमाणात ट्रान्सफॉर्मरबद्दल बोलते कारण या गोष्टींबद्दल आपण ट्रान्सफॉर्मरमध्ये चर्चा करू शकलो असतो पण मला वाटलं की ते चुंबकीय सर्किट्स बरोबरच करूया तर आपण शेवटची चर्चा करणार आहोत फेरोमॅग्नेटिक कोरमधील साइनसॉइडल उत्तेजन म्हणून मी मुळात एक फेरोमॅग्नेटिक कोर पहात आहे ज्याभोवती कोरला वाउंड केले आहे आणि मी सायनुसायडल व्होल्टेजकडे उत्साहाने बघत आहे कोणत्याही पॉवर उपकरणामध्ये आपल्याला सामान्यत साइनसॉइडल वेव्हफॉर्म दिलेले दिसेल साइनसॉइडल वेव्हफॉर्म एक सर्वात सुंदर वेव्हफॉर्म आहे आणि नैसर्गिकरित्या अस्तित्वात असलेली वेव्हफॉर्म आहे ज्याची अचानक वाढ किंवा अचानक घसरण होते आपण त्यास वेगळे केले समाकलित केले सारांश वजाबाकी गुणाकार काहीही केले तरीही शेवटी केवळ सायनुसायडच उत्पन्न होते तर कदाचित सायनुसायडल वेव्हफॉर्मचा हा एक मुख्य फायदा आहे म्हणून सामान्यत कोणत्याही पॉवर स्टेशनमध्ये उत्पन्न केलेले व्होल्टेजेस सायनुसायडल असतात त्या वेव्हचे आकार आपल्याला माहित असतात आता माझ्याकडे एक कोर असल्याचे समजू आणि मी हे केवळ कॉइलसह दर्शवित आहे समजा मी हे एअर कोअर म्हणून दाखवित आहेपण ते एअर कोअर नाही आतमध्ये एक कोर आहे याची कल्पना करा आणि मी येथे काही व्होल्टेज वापरत आहे आणि हा सायनुसायड साइनसॉइडल व्होल्टेज आहे हा सायनुसायडल व्होल्टेज आहे आता निश्चितपणे एक फ्लक्स असेल जो एका दिशेने किंवा दुसऱ्या दिशेने फ्लक्स सेटअप करेल आणि यामुळे निश्चितपणे फ्लक्समध्ये बदल होण्यास कारणीभूत ठरणार आहे कारण माझ्याकडे वैकल्पिक व्होल्टेज आहे करंट एक पर्यायी करंट आहे फ्लक्स एक पर्यायी फ्लक्स असेल आणि मला प्रेरित EMF मिळेल म्हणून जेव्हा माझ्याकडे प्रेरित EMF असेल तेव्हा हे प्रेरित EMF सामान्यपणे लागू व्होल्टेजमध्ये काही संतुलित केले पाहिजे मी प्रतिकार दुर्लक्ष केल्यास म्हणून माझ्याकडे असणार आहे जर मी या कॉईलचे इंडक्शनन्सला L असे म्हटले तर आम्ही आधीच लिहिले आहे की इंडक्टन्सची अभिव्यक्ती आहे कारण आपण मुळात लिहिले त्या वरून आपण असे म्हणू या जर आपण हे योग्य रीतिने हाताळले तर आपल्याला हे N स्क्वेअर बाय रिलक्टंस मिळेल कृपया यावर फेरफार करा आणि आपल्याला हे समीकरण मिळत आहे की नाही ते शोधा N स्क्वेअर बाय रिलक्टंस हे आहे परस्पर प्रेरितता म्हणूनच जर रिलक्टंस बदलत आहे कारण संपृक्ततेमुळे पारगम्यता बदलत आहे तर याविषयीचा आढावा आपण यापुढे घेतलेला आहे आपल्याकडे हे स्थिर होणार नाही म्हणूनच हे असे म्हणता येईल की लागू केलेले व्होल्टेज कॉइल इंडक्टन्समध्ये प्रेरित EMF असलेल्या कोणत्याही गोष्टीद्वारे संतुलित होईल मी असे म्हणेल की कदाचित माझ्याकडे काही प्रमाणात विद्युतदाब आहे म्हणून आपण असे म्हणूयात कारण माझ्याकडे फ्लक्स असणे आवश्यक आहे जे ने मागे पडायला अनुरुप असेल कारण इंडक्टंसच्या बाबतीत विद्युत् प्रवाह ने मागे पडणार आहे तर नक्कीच फ्लक्स देखील मागे पडला जाईल जर मी उदाहरणार्थ फ्लक्स म्हटले तर माझ्याकडे व्होल्टेज असेल म्हणूनच व्होल्टेज असेल जे त्या फ्लक्सचे नेतृत्व करेल हे आपण सांगण्याचा प्रयत्न करीत आहोत म्हणून मी हा फ्लक्स काहीसा असा रेखाटला पाहिजे मला त्यास थोडा वेगळ्या रंगाने रंगवायचा आहे म्हणून माझ्याकडे एक सायनुसॉइड असावा लागेल कारण ते समानतेसारखे नसावेत मी नुकतेच ते रेखाटले आहे त्यांना तसे करण्याची गरज नाही कारण ते दोन वेगवेगळ्या प्रमाणात आहेत एक Wb आहे तर दुसरा व्होल्टच्या बाबतीत आहे तर हे फ्लक्स असेच असेल तर मी असे म्हणेन की हा फ्लक्स आहे तर हा व्होल्टेज आहे आणि मी हे किंवा वेळेच्या संदर्भात रेखाटत आहे मला हे जाणून घ्यायचे आहे की करंट कसा असेल जर मला करंटचे वेव्हफॉर्म पहायचे असेल तर जेव्हा माझ्याकडे फेरोमॅग्नेटिक कोर असेल तेव्हा ते कसे होईल मी काय करणार आहे तर त्यानुसार संबंधित BH लूप काढणे म्हणजे हे माझेआहे आणि मी हिस्टरेसिस लूप आणि या प्रकरणात स्वतःस मर्यादित करते म्हणून मी हे असेच रेखाटले पाहिजे हे असेच काढू या हे खरं म्हणजे मी याला फ्लक्स म्हणू शकते आणि हा करंट आहे मी आता या बिंदूपासून वाढत जाणारा फ्लक्स पाहत आहे हे शून्य फ्लक्स आहे परस्पररित्या हे शून्य प्रवाह आहे ही फ्लक्सची वाढती दिशा आहे त्याचप्रमाणे सायनोसॉइडल वेव्हच्या आकाराप्रमाणेच ही फ्लक्सची वाढती दिशा आहे आता या पॉइंटला संबोधित करूया जसे आपण O असे म्हणू या मी असे म्हणू शकते की सध्याची व्हॅल्यू बहुधा I1 अँपिअर आहे तर 0 फ्लक्समध्येच मी येथे I1 अँपिअरचे काही करंट घेत आहे हे बिंदू O च्या अनुरुप आहे पुढील बिंदूचा जर मी विचार केला तर हे बहुदा बिंदू 2 आहे किंवा बिंदू 1 आहे तर हा फ्लक्स अनुरुप आहे मी असे म्हणू शकते की फ्लक्स येथे कुठेतरी आहे परंतु हे असेच आहे की करंटमध्ये थोडीशी वाढ झाली आहे म्हणून कदाचित माझ्याकडे असे वक्र असेल म्हणून मी असे म्हणेन की मी बिंदू 3 बिंदू 4 आणि अशा प्रकारे पुढे जाताना वक्र काहीसे रेखाटू शकते परंतु संपृक्ततेच्या बिंदूवर पोहोचताच फ्लक्सची वाढ जास्त नाही परंतु करंटमधील वाढ अधिक होईल मला आशा आहे की आपण समजून घ्याल फ्लक्समधील वाढ जास्त नाही परंतु करंटमधील वाढ थोडीशी आहे तर जेव्हा माझ्याकडे फ्लक्सचे फ्लॅट व्हॅल्यू असेल तेव्हा माझ्याकडे करंट चालू असेल कारण येथे साइनसॉइडचा मॅक्सिमा असेल माझ्याकडे फ्लक्स बदलण्याचा दर जास्त नाही फ्लक्स जवळजवळ स्थिर असतो परंतु करंटमध्ये थोडीशी वाढ होत आहे कारण आधीच फेरोमॅग्नेटिक कोररावर पोचणार आहे आणि त्यानंतर कदाचित ते देखील कमी ने त्याच्या संपृक्तता क्षेत्रावर परिणाम केला आहे तर माझ्याकडे कदाचित करंट शिखहोईल कारण मी या भागाकडे पाहिले तर फ्लक्स अजूनही प्रत्यक्षात स्थिर आहे परंतु मी प्रवाह कमी करण्याचा प्रयत्न करीत आहे परंतु करंट फ्लक्सवर फेक न करता खरोखरच बर्यापैकी कमी होईल परंतु जर मी या बिंदूकडे पाहण्याचा प्रयत्न केला उदाहरणार्थ आधीपासूनच या मूल्याशी संबंधित एक फ्लक्स घनता मूल्य आधीच अस्तित्त्वात आहे परंतु तोपर्यंत करंट 0 झाला आहे तर आपणास असे दिसून येईल की करंट अचानक कोसळतो किंवा त्वरीत 0 वर होतो आपण त्याच्या पीक मूल्यापासून आणि नंतर या दिशेने करंटमध्ये वाढ करू शकतो फ्लक्स मध्ये फारसा बदल न करता करंट मध्ये खरोखर थोडी वाढ होत आहे हिस्टरेसिस प्रॉपर्टी असल्यामुळे आपल्याकडे करंटच्या बाबतीत काहीसा असा आकार असू शकतो हिस्टरेसिस प्रॉपर्टी हे सुनिश्चित करते की जिथे संपृक्ततेची भूमिका आहे तो करंट जास्त वेगात न बदलता वेगवान आहे आणि जिथे जिथे फ्लक्स मध्ये वाढ किंवा घट होत असेल ते रेषेचे क्षेत्र आहेत हे पाहण्यासारखे आहे की कदाचित संतृप्ति दरम्यान आपण पूर्वी पाहिले करंट त्यापेक्षा जास्त बदल इतका करत नाही जर मी करंटकडे पाहिले तर करंट यापुढे साइनसॉइडल होणार नाही फ्लक्स सर्वथा साइनसॉइडल आहे परंतु करंट निश्चितपणे साइनसॉइडल नाही कारण हिस्टरेसिस लूप किंवा BH लूप करंट आणि फ्लक्समधील संबंधात एक नॉनलाइनरेटीचा परिचय देते आणि यामुळे करंटचे वेव्हफॉर्म सामान्य सायनुसायडपासून विचलित होऊ शकते तर माझ्याकडे हे फ्लक्स वेव्हफॉर्म म्हणून असणार आहे तर हा करंटचा वेव्हफॉर्म होणार आहे हे निश्चितपणे सायनुसायडल नाही परंतु बऱ्याच वेळा आम्ही प्रत्यक्षात ट्रान्सफॉर्मरचे कामकाज पाहतो उदाहरणार्थ सुरुवातीला फ्लक्स स्थापित झाल्यावर ट्रान्सफॉर्मरने काढलेला करंट मॅग्नेटिझिंग करंट म्हणून ओळखला जातो हे मुळात कोर मॅग्नेटिझिंग आहे आणि फ्लक्सची स्थापना करत आहे लोह इतकी जास्त प्रमाणात परमियाबिलीटीमुळे ते मॅग्नेटिझिंग करंट खरोखरच लहान आहे आम्ही आधीच सांगितले आहे की Ni इक्वल टू फ्लक्स गुणिले रीलक्टंस हे लोखंडाच्या कोरसाठी कमी आहे फ्लक्सची मर्यादित मूल्य स्थापित करण्यासाठी माझ्याकडे वळणाची संख्या बरीच मोठी आहे असे गृहित धरून फक्त करंट कमी प्रमाणात आवश्यक आहे तर मला माझ्या ट्रान्सफॉर्मरमध्ये मोठा करंट लागणार नाही म्हणूनच ट्रान्सफॉर्मरद्वारे काढलेला मॅग्नेटिझिंग करंट कमी प्रमाणात भारित वस्तूच्या मागणीच्या तुलनेत कमी असेल तर ट्रान्सफॉर्मरच्या बाबतीत हा नॉन सायनुसायडल प्रमाण आपल्या समोर येताना दिसत नाही कारण जर मी लोड विद्युतप्रवाह म्हणून 100 अँपिअर घेणार असेल तर हे विशिष्ट मॅग्निटायझिंग करंट 2 अँपिअर किंवा 3 अँपिअर असू शकते त्यापेक्षा जास्त काही नाही म्हणून जेव्हा १०० अँपिअर साइनसॉइड असते आणि हे १ किंवा २ अँपिअर असते तेव्हा हे संपूर्ण करंटच्या आकाराला कमी करू शकत नाही हेच कारण ट्रान्सफॉर्मरमध्ये जेव्हा आपण लोड केलेल्या ट्रान्सफॉर्मरकडे पाहता तेव्हाच ट्रान्सफॉर्मरच्या दुय्यमला लोड कनेक्ट केले जाते करंट बऱ्यापैकी सायनुसायडल दिसतो कारण मॅग्नेटिझिंग करंट संपूर्ण ट्रान्सफॉर्मर करंटच्या वेव्हफॉर्ममध्ये कोणतीही विकृती तयार करण्यास सक्षम नाही सामान्यत जेव्हा आपण फेरोमॅग्नेटिक कोरचे प्रतिनिधित्व करतो तेव्हा आम्ही त्याचे समतुल्य सर्किटमध्ये दोन विशिष्ट पॅरामीटर्सद्वारे प्रतिनिधित्व करतो एक म्हणजे विद्युत् प्रवाह प्रत्यक्षात काही कोनातून मागे राहतो ज्यामुळे आपण या विशिष्ट फेरोमॅग्नेटिक कोरला इंडक्टंन्ससारखे कार्य करण्यास म्हणतो स्पष्टपणे मला इंडक्टंन्सद्वारे फेरोमॅग्नेटिक कोरचे प्रतिनिधित्व करावे लागेल दुसरे गोष्ट ज्याचे मी प्रतिनिधित्व करतो ते म्हणजे एक प्रतिकार होय म्हणून आम्ही फेरोमॅग्नेटिक कोरचे प्रतिकार आणि एकमेकांशी समांतर इंडक्टंन्स करून प्रतिनिधित्व करणार आहोत प्रेरणा प्रत्यक्षात करंट मागे पडले आहे हे दर्शवते मला वाटते की मी चूक केली आहे ते कमीतकमी काही प्रमाणात मागे पडत असले तरी मी ते दर्शविले पाहिजे म्हणून मी खरोखर हा भाग मिटवायला हवा आणि मुळात तरी तो मी दाखवित आहे की कमीतकमी कोनातून तो मागे पडला आहे येथे देखील त्याने कदाचित यातून जावे म्हणून हे असेच काहीसे चालणार आहे क्षमस्व असे करण्याचा माझा अर्थ नव्हता परंतु हे असे होईल वेव्हफॉर्म काहीसे असे असेल तर मी हे करणार आहे की वेव्हफॉर्म निश्चितपणे व्होल्टेज वेव्हफॉर्मपेक्षा मागे असेल आणि आम्हाला नक्कीच हिस्टरेसिस लॉस आणि एडी करंट लॉसच्या रूपात काही प्रमाणात लॉस होईल जेणेकरून प्रतिकार आणि लेगिंग करंटचे प्रतिनिधित्व केले जाईल जे संपूर्ण फेरोमॅग्नेटिक कोर वाउंडच्या कॉईलमधून वाहते ते इंडक्टंसन्सद्वारे दर्शविले जाईल हे दोन्ही मला एकमेकांशी समांतर असेल मला एक गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे आम्ही दोन्ही परिमाण समांतर ठेवली फ्लॅक्सची स्थापना केल्यामुळे तसेच हिस्टरेसिस आणि एडी करंटमुळे होणारे लॉसमुळे या दोन्ही गोष्टी मी लागू केलेल्या व्होल्टेजवर अवलंबून असतात जर व्होल्टेज या दोन्ही परिमाणांवर परिणाम करीत असेल तर मी ते समांतर असणे आवश्यक आहे जर करंटचा दोन्ही प्रमाणात परिणाम होत असेल तर मी त्यांना मालिका बनवायला हवे होते कारण त्या दोघांतून समान करंट वाहतो तथापि हे दोन्ही स्थापित केलेल्या फ्लक्सच्या प्रमाणात अवलंबून असतात हिस्टेरिसिसचे लॉस स्पष्टपणे BH लूपवर अवलंबून असते तर फ्लक्सची घनता किंवा फ्लक्सची जास्तीत जास्त रक्कम किती आहे त्याच प्रकारे मी जे काही दर्शवित आहे ते म्हणजे स्थापित केलेल्या फ्लक्सची मात्रा दर्शवित आहे म्हणून हे दोघेही प्रस्थापित झालेल्या फ्लक्सवर जास्त अवलंबून असतात आणि स्थापित फ्लक्स थेट व्होल्टेजच्या प्रमाणात संबंधित असतो म्हणूनच आम्ही समांतरपणे त्या दोघांचे प्रतिनिधित्व करीत आहोत म्हणून आम्ही असे गृहित धरू की समान व्होल्टेज आपल्याला त्या दोघांनाही दिले आहे प्रतिरोध तसेच इंडक्टंस दिले आहे इलेक्ट्रिकल सर्किट पॅरामीटर्सच्या बाबतीत हे आपल्याला माहित असलेल्या फेरोमॅग्नेटिक कोअरचे प्रतिनिधित्व आहे परंतु हे निश्चितपणे करंट देखील नॉन साइनसॉइडल स्वरुपाचे प्रतिनिधित्व करीत नाही मला आशा आहे की आपणास समजले असेल प्रतिकार देखील एक साइनसॉइडल करंट काढेल प्रेरण देखील एक सायनुसायडल करंट काढेल म्हणूनच आम्ही अद्याप विद्युत् प्रवाह नसलेल्या सायनुसॉइडल स्वरुपाचे प्रतिनिधित्व करीत नाही तरीही आपल्याला हे माहित आहे की फेरोमॅग्नेटिक कोरच्या भोवती वाउंडच्या वळणाने काढलेला करंट निसर्गात नॉन सायनुसायडल असेल म्हणूनच हे करंट मधील नॉन साइनसॉइडल स्वरुपाचा विचार न करता अंदाजे आहे म्हणून जर मी फेरोमॅग्नेटिक कोर घेतला आणि मला विशिष्ट प्रमाणात फ्लक्स स्थापित करायचा असेल तर रिलक्टंस खूपच कमी असेल रीलक्टंस कमी असल्याने मला तुमच्याकडून एम्पीयर वळण माहित असणे आवश्यक आहे आवश्यकMMF खूपच लहान असेल कारण रीलक्टंस कमी आहे त्या तुलनेत सामान्यत ट्रान्सफॉर्मर खूप मोठ्या प्रमाणात लोड पुरवण्यासाठी डिझाइन केले जाईल तर एकूण लोड तुम्हाला माहित असेल की मी असे म्हणत आहे की ते 100 टक्के आहे मी असे म्हणत आहे की मॅग्नेटिझिंग करंट केवळ 2 टक्के किंवा 3 टक्के असेल त्यापेक्षा काहीच जास्त नाही ते असेच होणार आहे